मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्स या अभ्यासक्रमा च्या आणखी एका विभागात आपले स्वागत आहे मागील विभागात आपण मल्टी सेक्शन ट्रान्सफॉर्मर्स आणि इनपुट परावर्तन गुणांका चा फॉर्म्युला या बद्दल बोललो आहोत जेव्हा अनेक ट्रान्समिशन लाईन सेगमेंट कॅस्केड मध्ये जोडले जातात पण मी हेही नमूद केले होते की हे केवळ विश्लेषणाचे सूत्र आहे जेव्हा आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण अडथळा आणि वैयक्तिक ट्रान्समिशन लाईन सेगमेंट्स ची लांबी काय आहे हे माहिती असल्यास येथे आपल्याला इनपुट परावर्तन गुणांक काढता येतो परंतु डिझाइनमध्ये जेव्हा आपण एखादा इंपेडन्स ट्रान्सफॉर्मर डिझाइन करत असतो तेव्हा आपल्याला उलट करावे लागेल जेथे आपल्याला वारंवारता डोमेनमध्ये विशिष्ट वैशिष्ट्ये विशिष्ट प्रतिबाधा जुळणारी वैशिष्ट्ये characteristics certain impedance matching characteristics दिली जातात आणि नंतर आपल्याला त्या व्यक्तीस वैयक्तिक संक्रमणा ची वैशिष्ट्यपूर्ण अडचण काढावी लागते म्हणून हे साध्य करण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे काही नमुनेदार समीकरणे लिहणे आणि नंतर त्या समीकरणा ची तुलना आपल्या द्वारे तयार केलेल्या सूत्रा शी करणे तर प्रथम प्रोटोटाइप समीकरण म्हणजे ज्याला आपण द्विपदीय ट्रान्सफॉर्मर म्हणतो आता द्विपदी ट्रान्सफॉर्मर इनपुट रिफ्लेक्शन प्रोटोटाइप फंक्शन चे सूत्र असे लिहिले आहे आता या सूत्राविषयीची मजेशीर गोष्ट म्हणजे 𝚹pi2 वरील γ हे शून्य आहे आणि for K between 1 and N 1 हे शून्या इतके आहे या अवस्थेला समाधानी असणार्या अवस्थेला जास्तीत जास्त सपाट स्थिती म्हणतात आता जर आपण खाली लिहिलेले या समीकरणाचे आणखी विश्लेषण केले तर आपल्याला दिसेल की γ in A 2 N हे आहे जे या समीकरणाद्वारे दिले गेले आहे आपल्याला हे देखील माहित आहे की जेव्हा 𝚹0 आहे जी DC कंडिशन आहे हेγ in γ L लोड रिफ्लेक्शन कोइफिशंटआहे कारण असे आहे की आपल्याकडे असे अनेक विभाग आहेत N विभागां ला लोड ZL कनेक्टेड असलेल्या विभागां चा gamma in at at theta 0 जे की शॉर्टसर्किट आहे आणि जेणेकरून त्या प्रकरणात at theta0 γin γ L असेल येथून लगेच हे समीकरण लिहिता येते A हे आहे आता हे मूल्य सब्स्टीट्यूट म्हणजेच जर आपण γ मधील समीकरणामध्ये A चे मूल्य सब्स्टीट्यूट केले तर आपल्याला काय मिळते ते gammain theta 2 raised to N1e raised to j2thetawhole raised o N याचा मॉड्यूलस केला तर किंवा या फंक्शनमधील γ चा परिमाण घेतला तर नंतर ते mod कॉस 𝚹 आहे म्हणून येथून जर आपण बँड रुंदी परिभाषित करण्याचा प्रयत्न केला तर मागील व्याख्यानात आपण बँडची रूंदी कशी परिभाषित करतो ते आठवा आपण सांगितले की आपण काही विशिष्ट γ M घेतल्यास आणि 𝚹 च्या सर्व मूल्यांसाठी किंवा ज्या गागामा इन थॅटॅटा मोडेलस च्या व्हॅल्यूस ज्या γ M पेक्षा कमी किंवा समान असलेल्या मूल्यांसाठी रेस्पोंड करणारी 𝚹 ची ती मूल्ये म्हणजेच बँड रुंदी अशा प्रकारे आपण बँड रुंदी परिभाषित करतो येथून आपल्याला 𝚹 M ची ती मूल्य काढता येतात ज्यासाठी आपल्याला γ M हा मोडेलस गामा इन theta पेक्षा जास्त आहे आणि 𝚹m चे ती मूल्य हे समीकरण देत आहे हे आता सापडले

आणि एकदा आपल्याला 𝚹 M चे मूल्य माहित झाल्यावर आपण विभागीय bw फ्रॅक्शनल बँड रुंदी काढू शकतो Δ FF0 2 4 𝚹 M pi आहे जर आपण हे करू शकलो तर क्षणभर परत मॉनिटरवरील स्लाइड्सवर जाऊ हे कार्य हे अधिकतम सपाट किंवा द्विपक्षीय फंक्शन बहुतेक N साठी लिहिलेले आहे ते असे दिले आहे आणि आपण पाहतो N च्या त्या सर्व व्हॅल्यूज साठी जिथे 𝚹 pi 2 आहे तिथे हे शून्य आहे जर आपण आपल्या लिखित स्लाईड्सवर परत जाऊ शकू आता आपण या कार्या चा फॉर्म्युला किंवा अनेक विभागाशी ही कसा संबंध जोडू शकतो मागील वर्गात मिळालेल्या अनेक विभागांसाठी च्या अडथळा जुळवणी नेटवर्कच्या या सूत्राशी आपण कसे जुळवून घेऊ शकतो त्यामुळे सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतो की यातून गॅमा इन थेटा दिला जातो आणि जर आपण याचा बायनॉमियल विस्तार केला तर आपल्याला असे भाव मिळतात मागील मॉड्यूलमध्ये आपण पाहिले आहे की ट्रांसमिशन लाइनच्या अनेक विभागांसाठी इनपुट प्रतिबिंब गुणांक देखील या सूत्राद्वारे दिलेला आहे आपण पाहतो की ही दोन समीकरणे एकसारखीच आहेत जी एक अभिव्यक्ती शोधून काढू शकतात आणि अशा प्रकारे γ k ची मूल्ये लिहू शकतो आपण येथे काय मिळवले ते आपण पाहु आपण येथे गुणांकांच्या अभिव्यक्ती साठी गुण लिहिले आहे आपण द्विपदीय ट्रान्सफॉर्मर साठी नमूद केलेल्या समीकरणाच्या गुणाकाराचे द्विपदीय कार्य आणि म्हणूनच आता γ k γ Lच्या दृष्Tने आहे आपण कॉल करतो की मल्टी सेक्शन ट्रान्सफॉर्मरच्या भागांना संदर्भित करतो तर मल्टि सेक्शन ट्रान्सफॉर्मरचे सर्व विभाग γ k व्हॅल्यूज आता छान लिहिले आहेत म्हणून आपण उलट केले आहे बँड रुंदीची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे की आपण प्रयत्न करीत होतो तो उलट केला आहे आमच्याकडे एक विशिष्ट γ L आहे आपण Zk कसे डिझाइन करू शकतो एकदा आपल्याला γ k मूल्य शोधल्यानंतर आपण सहज Zk शोधू शकता आता काही गुणधर्म द्विमासिक ट्रान्सफॉर्मरसाठी γ k हेच समीकरण आहे जे आपण लक्षात ठेवावे लागेल त्या गुणधर्मांपैकी काही म्हणजे हा γ L सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो मग तो ठीक आहे तर मग हे γ k जे γ L वर अवलंबून आहे ते सर्व सकारात्मक किंवा सर्व नकारात्मक आहे जर γ k सर्व सकारात्मक किंवा सर्व नकारात्मक असेल तर याचा अर्थ असा की Zk सर्व आहेत एकसारखेपणाने कमी होत आहे किंवा एकसारखेपणाने वाढत आहे असे का आहे कारण γ k सर्व बरोबर आहे हे मागील मॉड्यूलमध्ये सापडलेले γ k चे सूत्र आहे जर γ k नकारात्मक असेल तर Zk प्लस वन असेल मी Zk १ चे मॉड्यूलस लिहिलेले पाहिजे हे Zkपेक्षा कमी आहे दुसऱ्या शब्दांत आदल्या टप्प्याच्या तुलनेत प्रत्येक त्नंतरच्या टप्प्यात कमी वैशिष्ट्यपूर्ण अडथळा असतो किंवा जर γ k सकारात्मक असेल तर याचा अर्थ असा की त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यात आधीच्या तुलनेत जास्त वैशिष्ट्यपूर्ण अडथळा आहे तर मग आपण हे अशा प्रकारे डिझाइन करू शकतो आणि जर आपण मागील व्याख्यानात केलेल्या लॉगरिथमिक मालिकेचा वापर करून अॅप्रॉक्सीमेशन लिहिले तरतर आपण gamma के च्या संदर्भात ln Zk १ Zk हे γ k लिहू शकतो जेणेकरून आपल्याकडे सहजपणे आपणास माहित आहे की Ln Zk १ Zk 2 γ k च्या समान आहे यामधून हे जवळजवळ 2raised C ln RlLZ0 आहे येथून आपल्याला हे मिळू शकते आपण हे अॅप्रॉक्सीमेशन करतो कारण जर ही अभिव्यक्ती γ k साठी घेतली तर आपल्याला व्हेरिएबल्सपेक्षा अधिक समीकरणे मिळतील परंतु हे अॅप्रॉक्सीमेशन केल्यावर γ k जे हे विशिष्ट अॅप्रॉक्सीमेशन आहे आपण समीकरणांची संख्या कमी करतो आणि आपल्याला सुसंगत निराकरण देखील मिळते म्हणून हे सूत्र वापरून आणि या LHS आणि RHS मध्ये आपण सहजपणे Zk प्लस वन शोधू शकतो Zkचा आणि नंतर आपण प्रत्येक टप्प्यासाठी हे करतो म्हणून प्रथम आपण Zkला शोधून काढतो मग Zk १ वरून Zk 2 ची मूल्य शोधून काढतो तर अशा प्रकारे डिझाइन होते आपण डिझाइन केलेले 3 सेक्शन द्विपदी ट्रान्सफॉर्मर येथे इनपुट रिफ्लेक्सन गुणांक आहे आपण पाहतो की तेथे एक किंचित मिस मॅच आहे आपण निळ्या रेषाद्वारे दर्शविलेले अचूक द्विपक्षीय फंक्शन आणि आपण प्रत्यक्षात अंमलात आणलेल्या या लाल रेषाच्या रेषांमधील थोडीशी मिस मॅच आहे हे आपण एडीएस नावाच्या टूलवर प्रत्यक्षात लागू केले हे 3 आपल्या ईमपीडन्स मॅचिंग नेटवर्कचे तीन विभाग आहे आपण काढलेल्या द्विपक्षीय समीकरणा चा वापर करून प्राप्त केलेले हे Z 1 Z 2 आणि Z 3 चे मूल्य आहे आपल्या लक्षात येते की सर्वप्रथम मी बायनोमियल ट्रान्सफॉर्मर्ससाठी उल्लेख केला पाहिजे की ते सममितीय आहेत हा पहिला टप्पा आणि शेवटचा टप्पा सारखा आहे आणि दोघांचा वैशिष्ट्यपूर्ण अडथळा सारखाच आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण हे डिझाइन करतो तेव्हा आपण पाहतो की अचूक द्विपक्षीय सूत्र आणि आपण सर्किटवर लागू केलेली ही रचना यांच्यात थोडासा मिस मॅच आहे कारण जर आपण थोड्या काळासाठी लेखी स्लाइडवर परत येऊ शकलो तर आपण दिलेला हा लघुगणक अंदाज आहे यामुळे तेथे थोडासा मिस मॅच आहे तर हे सर्व बायोमियल ट्रान्सफॉर्मर वापरुन डिझाइनबद्दल होते मग आपण आणखी एक ट्रान्सफॉर्मर विचारात घेऊ जे चेबेशेव आहे तर चला आपण पाहूया की चेबिसेव काय आहे तर चेबिसेव हे चेबिशेव ट्रान्सफॉर्मर समजण्यासाठी हे चेबेशीव बहुपदी आहेत आपण म्हणता त्याप्रमाणे N च्या विविध ऑर्डर्स किंवा मूल्यांसाठी जर आपण ते नीट पाहू शकलो तर हे चेबीशेव्ह पॉलिनोमियल्स आहेत आणि या चेबेशेव्ह बहुपदीच्या अभिव्यक्ती या समीकरणां द्वारे दिले गेले आहे T 1 एक्स प्रथम क्रम T 2 द्वितीय क्रम आणि नंतर T 3 तृतीय क्रम दर्शवते आता या चेबिसिव्ह बहुपदीय ते TNX या मालमत्तेची पडताळणी करतात TN कॉस 𝚹 कॉस N 3 च्या समान आहेत जर आपण आपल्या स्लाइड्सवर क्षणभर परत जाऊ शकत असाल तर मॉनिटर स्लाइड्स वर जे आपण पहात आहात त्या वजा एक आणि अधिक एक मधील 𝚹 या पुन्हा एकदा चेव्हसिफ बहुपदीय आहेत जे γ द्वारे प्रतिनिधित्व केलेल्या चेबेशेव्ह बहुपदीयतेचे मूल्य आहेत ती देखील या श्रेणीत मर्यादित आहे ही श्रेणी वजा एक प्लस एक तर आपल्या लिखित स्लाइड्स वर परत या म्हणजे मग आपण हे पहाल की जेव्हा या चेबिसिव्ह बहुपदां चा युक्तिवाद वजा एक दरम्यान असेल तर या चेबिसिव्हचा युक्तिवाद जर आपल्याला वजा एक आणि अधिक एक दरम्यान दर्शवितो तर आउटपुट देखील वजा एक आणि एक एक दरम्यान असते तर मग येथून आपण जे पाहतो ते हे आहे की जर आपण आपल्यारेंजचा नकाशा बनविला तर आपल्याला माहित असेल की आपण आपल्या पास बँडचा नकाशा बनवितो जेणेकरून आपण the output of Chebyshev polynomials कॉल केला तर चेबिशेव्ह बहुपदांचे उत्पादन देखील या श्रेणीत प्रतिबंधित आहे तर ते देखील मर्यादित होईल कारण हे निर्बंधा मुळे जर एका मार्गाने आपण आपला एक्स म्हणायचा निवडला एक पेक्षा जास्त मॉड्यूलस एक्स साठी आपल्याकडे चेबॅशेव बहुपदीचे मॉड्यूलस एक पेक्षा मोठे आहे आणि जर आपण मर्यादित केले तर आपला एक्स वजा एक ते एक पेक्षा अधिक असे म्हणा म्हणजे एक्सचे मॉड्यूलस एक असेल तर आणि आपल्या बॅन्ड रुंदीच्या थॅट M band width theta M pi minus theta M च्या शेवटच्या बिंदूंवर हे मॅप केले गेले आहे तर आपण प्रतिबाधा सामना impedence match मिळवू शकतो हे तर्क शास्त्र आहे हे चेबेशीव बहुपदीच्या मागे असलेले आहे समजा आपण आपला X हा X आपण निवडत आहोत ज्याबद्दल आपण बोलत आहोत जे आपण Chebyshev फंक्शनचा युक्तिवाद x cos theta कॉस theta M cos 𝚹 sec 𝚹 M च्या समान मॅपिंग करत आहोत तर जर आपण आपला इनपुट रिफ्लेक्शन्स प्रोटोटाइप परिभाषित केला तर हे gamma in theta A जसे की आपण लक्षात घेत आहोत की आपला युक्तिवाद वजा एक ते एक दरम्यान आहे आणि या बाहेरील टर्म्स जे चेब्शेव फंक्शनच्या बाहेर आहेत ते योग्य मर्यादे पर्यंत गॅमा in ची किंमत वाढवण्यासाठी सर्व्ह करतात समजा हे एक प्रोटोटाइप फंक्शन आहे जसे आपल्या द्विपदी ट्रांसफॉर्मरच्या द्विपदी अभिव्यक्ती प्रमाणेच आपल्याकडे एक प्रोटोटाइप फंक्शन आहे तर हे चेबिसिव्ह ट्रान्सफॉर्मर हे आपले प्रोटोटाइप फंक्शन आहे जसे आपण पुन्हा γ in 𝚹0 γL घेतल्यास आणि 𝚹0 हे substitute केल्यास A TN sec 𝚹 M असेल आणि ही अभिव्यक्ती ज्यामधून आपण A γ L TN sec 𝚹 M मिळवू शकतो ज्यावरून आपण थेट लिहू शकतो gamma in 𝚹 γL TN sec e raised to sec theta M पुन्हा आपण जास्तीत जास्त परवानगी असलेल्या γ M मूल्याचे वर्णन केले तर नंतर इनपुट प्रतिबिंब गुणकाची परिमाण जे mod gamma in 𝚹 M च्या बरोबरीचे आहे आणि त्यासाठीचे अभिव्यक्ती असेल mod Tn तर ही मर्यादा आहे आणि नंतर हे मूल्य आहे जे आपण पाहतो की γ M magnitude of A एवढी आहे आपण gamma in 𝚹 प्लस मायनस γ M e raised to Tnsec theta M Cos theta देखील लिहू शकतो तर γ in 𝚹 साठी ही संपूर्ण अभिव्यक्ती आहे आणि आपण पाहतो की इनपुट प्रतिबिंब गुणांक हे γ M आणि 𝚹 M दोन्हीवर अवलंबून आहे आणि आपल्याला हे माहित आहे की हे पॉझिटिव्ह चिन्ह ZLZ0 साठी आहे जेव्हा γ L पॉझिटिव्ह असते आणि हे नकारात्मक चिन्ह ZL Z 0 असते जेव्हा γ L नकारात्मक असेल तर आता येथून डिझाईन कसे करावे आपण आपल्याद्विपदीय ट्रान्सफॉर्मर साठी छान अभिव्यक्ती व्युत्पन्न केलेले आहे आपण ते कसे करू तर प्रथम आपण बॅन्डच्या रुंदीसाठी एक अभिव्यक्ती शोधण्या चा प्रयत्न करूया आपण पाहिले की γ M moaγ LTN Sec 𝚹 M आहे चेबेशिव्ह बहुपदीयां ची एक पर्यायी परिभाषा वापरुन TN coshNcoshx हे देखील एक आहे या बहुपदीच्या अभिव्यक्ती येथून मी हे बदलून येथे लिहू शकतो मी लिहू शकतो sec theta M cosh1N coshinverse साठी अभिव्यक्ती मिळवू आणि यावरून एकदा आपल्याला 𝚹 M चे मूल्य शोधून काढले तर आपण बॅन्डच्या रुंदीसाठी अभिव्यक्ती शोधू शकतो जी delta ff02 4theta Mpi आहे आपण प्रथम 𝚹 Mचे मूल्य शोधू आणि या सूत्राचा वापर करून आणि एकदा आपल्याला थॅटा M चे मूल्य शोधले आपण अपूर्णांक बँड रुंदी शोधू तर अशा प्रकारे डिझाइन कसे होते प्रथम हे चरण 1 आहे हे चरण 2 आहे आणि नंतर आपण आपल्याला फक्त ची मूल्ये माहित करतो जे एका मल्टी स्टेज ईडडन्स मॅचिंग नेटवर्कच्या इनपुट प्रतिबिंब गुणका साठी आपल्याला अभिव्यक्ती समजते परंतु नंतर Chebyshev polynomial चा विस्तार इतका साधा नाही जे आपण binomial द्विपदी च्या केस मध्ये पाहिले तर आपण ते कसे करू शकतो ते पाहूया ते पहा जर आपण विविध बहुपक्षीय ऑर्डर द्वारे गेलो तर तिसरा क्रम चेबेशेव्ह बहुपदी असे लिहू शकतो तर ते इतके सरळ नाही की द्विपदी बहुपदी binomial polynomial साठी होते परंतु येथे आपल्याला प्रत्येक आणि प्रत्येक ऑर्डरच्या विस्तारासाठी एक अभिव्यक्ती शोधावी लागेल T3 sec cube theta Mcos 3 theta3 Cos theta तिथल्या द्विपदीय विस्तारा साठी आपण एकत्रित कार्ये वापरण्याचे कोणतेही सामान्य सूत्र नाही T 4 sec theta M cos theta यासारखे वाढविले जाऊ शकतात तर हे विस्तार आहेत आणि आपण जे म्हणतो ते N 3 आहे या आधीच्या स्लाइडमध्ये प्राप्त झालेल्या या अभिव्यक्तींचा वापर करून आपण γ in 2 e raised to gamma0 cos 3 theta gamma 1 cos theta लिहू शकता ते होते फोरियर च्या विस्तारापासून हा विस्तार होता तिसर्या क्रमांका साठी विस्तारीत झाल्यावर आपल्याला हे प्राप्त होते हे केवळ सममित ट्रान्सफॉर्मर्स साठीच खरे आहे आणि आपण नुकतेच पाहिलेले चेबिसेव विस्तार वापरून gamma in𝚹 A असे दिले जाऊ शकते आता तिसb्या ऑर्डर चेबेशेव बहुवार्षिक साठी हा विस्तार आहे आणि तिसर्या ऑर्डर इम्डान्सन्स ट्रान्सफॉर्मेशन नेटवर्कसाठी इनपुट प्रतिबिंब गुणांकातील अभिव्यक्ती साठी हा विस्तार आहे आणि नेटवर्क सममितीय असेल तर नंतर एकदा आपण या दोन अभिव्यक्त्यां चा व्युत्पन्न केला की हा एक आणि हे आपल्या दोघांना बरोबर करायचे आहे आणि एकदा आपण दोघांची समतुल्यता केल्यावर आपल्याला γ0 γ 3 ½ Asec cube theta M मिळते हे सममितीमुळे आहे आणि γ1 γ2 32 A sec cube theta M sec theta M म्हणजेच एकदा आपल्याला नक्कीच γ0 γ1 γ2 आणि γ3 त्यानंतर आपण हे सूत्र gamma k ½ ln Zk1Zk लागू करतो ज्यावरून आपण एकदाच γ0 जाणून घेतल्यावर Z 1 शोधू शकतो एकदा आपल्याला γ1 माहित झाल्यास आपण Z 2 शोधू शकता तर मग ही संपूर्ण डिझाइन प्रक्रिया आहे आह म्हणून सारांशात मला असे म्हणायचे आहे की या चेबिसिव्ह बहुवार्षिकसाठी विस्तार इतका सरळ पुढे नाही तर प्रत्येक ऑर्डरसाठी आपल्याकडे स्वतंत्र विस्तार असणे आवश्यक आहे आणि ते काहीसे क्लिष्ट आहे द्विपदीय विस्तार दुसरीकडे हे अगदी सोपे आहे आमच्याकडे द्विपदी विस्तारासाठी एक सरळ फॉरवर्ड फॉर्म्युला आहे आणि हाताळणे आणि अर्थातच डिझाइन करणे खूपच सोपे आहे मग आपल्याकडे हे चेबिसेव ट्रान्सफॉर्मर पहिल्या स्थानावर का आहे त्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता जर आपण क्षणभर मॉनिटर स्लाइडवर परत जाऊ शकलो हे पहा विविध ऑर्डरसाठी चेबेशिव्ह बहुपदीय विस्तार जर लाल N 1 साठी N असेल तर N1 बहुपदी समान द्विपदीच्या विस्ताराशी समान असेल तर निळा N 2 ब्लॅक वन N3 समान दर्शवितो ते 3 आणि व्हायलेट किंवा जांभळा एक N4 चेबेशेव्ह बहुपदीच्या N समान दर्शवते चेबिसिव्ह बहुपदीयतेचा फायदा असा आहे की प्रथम मी तोटा सांगायला हवा तोटा म्हणजे बहुधारी लहरी आहेत ती अधिक सपाट अभिव्यक्ती नाही परंतु नंतर लहरीच्या अस्तित्वामुळे आपण हे करू शकतो कारण आपण काही लहरींना परवानगी देत आहोत मागील बँडमध्ये आपण आपल्याबँडची रूंदी आणखी वाढविण्यास परवानगी देऊ शकतो उदाहरणार्थ जर आपले γ M या रेषा बरोबर N 4 साठी या जांभळ्या रेषेत असतील तर म्हणा आपले γ M असे आहे तर आपण काही तरंग कधीच γ M चे मूल्य ओलांडत नसतो कारण आपण परवानगी देत आहोत हे तरंग आपण आपल्याबँड रूंदीला अधिक वाव देऊ शकतो पास बँडमध्ये अधिक तरंग देण्याकरिता आपण विस्तृत बँड रुंदी सक्षम करीत आहोत हेच कारण म्हणजे आपण चेबेशिव्ह बहुपदीय साठी जात आहोत परंतु द्विपद बहुपद किंवा मोनोमियल ट्रान्सफॉर्मरला खूपच सपाट प्रतिसाद आहे त्याचे खूप सपाट वैशिष्ट्य आहे impedance मॅचिंग बँड रुंदीमधील पास बँड परंतु नंतर समस्या आहे आपण पास बॅन्डमध्ये कोणत्याही लहरी ला परवानगी देत नाही म्हणून ते इतके सपाट करीत आहोत आणि म्हणूनच आपल्याबँडची रुंदी चेब्शेव बहुवार्षिकच्या तुलनेत थोडीशी मर्यादित आहे तर ते चेबेशेव्ह बहुपद किंवा चेबेशेव ट्रान्सफॉर्मर किंवा द्विपदी ट्रान्सफॉर्मर दरम्यान ट्रेड ऑफ आहे द्विपदीय ट्रान्सफॉर्मर ला खूपच सपाट प्रतिसाद आहे परंतु बँडची रुंदी कमी आहे चेबेशेव पॉलिनोमियल कारण ते काही लाटां ना परवानगी देत आहे त्याची रुंदी रुंद आहे पुढच्या विभागात आपण टेपर्स नावाचे काही खास इम्प्डन्स ट्रान्सफॉर्मेशन नेटवर्क समाविष्ट करणार आहोत